आपण ह्या कोर्स च्या नवव्या आठवड्यात आहोत आणि ह्या आठवड्यात आपण काउंटर बाबत चर्चा करणार आहोत तर ह्या वर्गात आपण चर्चेची सुरुवात असिंक्रोनस काऊंटर पासून करणार आहोत त्याआधी आपण आठव्या आठवड्याची उजळणी करूया जर तुम्हाला आठवत असेल तर आपण शिफ्ट रजिस्टर शिकलो होतो आणि रजिस्टर मध्ये बीट ची संख्या तो किती माहिती संग्रहित करू शकतो हे दर्शवते आपण त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत चर्चा केली होती जसे की पॅरलल इनपुट पॅरलल आउटपुट सिरीयल इनपुट पॅरलल आउट पुटपॅरलल इनपुट सिरीयल आउटपुट आणि सिरीयल इनपुट सिरीयल आउटपुट आणि आपण बघितलं होतं कि सिरीयल इन सिरीयल आऊट मध्ये इनपुट आऊटपुट पिन कमी लागतात परंतु डेटा लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि आपण हेही बघितलं होतं की सीरियल डेटा आऊट मध्ये ज्या पद्धतीने आपण डेटा वाचतो ते घातक आहे पण जर आपण डेटा परत पाठवला तर तो संग्रहित करून पुन्हा शिफ्ट रजिस्टरमध्ये लिहिता येतो आणि आपण शिफ्ट रजिस्टर चे वेगवेगळे वापर जसे की सिरीयल टू पॅरलल पॅरलल टू सिरीयल बघितले आणि हे वापरून सिरीयल टू सिरीयल कम्युनिकेशन करता येते ज्यामुळे ट्रान्समिशन चैनल कमी लागतात आणि त्यानंतर आपण सिक्वेन्स जनरेटर सिक्वेन्स डिटेक्टर रिंग काउंटर जॉन्सन काऊंटर आणि अपेक्षित वेळेनुसार डिले टाकणे बघितले होते आणि त्यानंतर आपण लिनियर फीडबॅक शिफ्ट रजिस्टर आणि त्याचे वेगवेगळे वापर यांची चर्चा केली होती आणि त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी कोड लिहिण्यासाठी केला जातो आणि त्या कोडवर्ड मध्ये जर त्रुटी असेल तर ती तपासण्यासाठी याचा उपयोग केला जातोहेही आपण बघितले होते आणि सगळ्यात शेवटी आपण जाणून घेतलं की शिफ्ट रजिस्टर चा उपयोग एडर सबट्रॅक्टर मल्टिप्लायर डिव्हायडर या सगळ्याची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी केला जातो आता आपण सुरुवात करू या काउंटर बाबतच्या चर्चेला तर काउंटर म्हणजे काय एखादी गोष्ट किती वेळा घडून गेली याची नोंद ठेवणारा म्हणजे काउंटर खरंतर त्याच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येते काउंटर मध्ये मेमरी घटक असतो जो एक एक ने पुढे पुढे जात असतो आणि त्याची एक अवस्था ही एका मोजकाशी निगडित असते या पद्धतीची एक विशिष्टता असते म्हणून एका अवस्थेत तो एका अंकाशी निगडीत असतो आणी काऊंटर पुढे जात असताना लयबद्ध पद्धतीने जातो समजा सुरुवातीला अवस्था 0000 असेल आणि तिथून पुढची अवस्था 0001 अशी असेल तर त्यापुढील अवस्था ही 0010 असेल आणि ह्या पद्धतीनेच काउंटर पुढे जात राहील आणि जर अशा पद्धतीने काउंटर पुढे जात असेल तर त्याला अप् काउंटर म्हटले जाते आणि जर काउंटर ची मोजणी कमी होत असेल त्याला डाऊन काउंटर म्हटले जाते तर मूळ कल्पना अशी आहे की काउंटर मध्ये एक विशिष्ट अवस्था असायला हवी परंतु हे नेहमी असेच असायला हवे हे गरजेचे नाही म्हणजे ती कोणतीही परंतु विशिष्ट अवस्था असायला हवी मोजणी करण्यासाठी लागणाऱ्या अवस्था असायलाच पाहिजे म्हणजे अनियमित क्रमाने असणारी मोजणी करणे सुद्धा त्याला शक्य असेल जर प्रत्येक फ्लीप फ्लॉप ला दिली जाणारी ट्रिगरक्रमाक्रमाने दिली जात असेल तर त्याला सिंक्रोनस काउंटर म्हटले जाते आणि हे एका विशिष्टक्रमाने होत असते म्हणून याला सिंक्रोनस काऊंटर म्हटले जाते बाहेरून दिली जाणारी ट्रिगर ही पहिल्या फ्लीप फ्लॉप ला दिली जाते त्यानंतर पहिली फ्लीप फ्लॉप दुसऱ्या फ्लीप फ्लॉप ला ट्रिगर करते त्यानंतर दुसरी फ्लीप फ्लॉप तिसऱ्या फ्लीप फ्लॉप ला ट्रिगर करते आणि अशाच पद्धतीने फ्लीप फ्लॉप ट्रिगर केल्या जातात आणि ट्रिगर एखाद्या लहरी प्रमाणे पुढे पुढे पाठविले जाते त्यामुळे याला रिपल काऊंटर असे म्हणतात आणि हे सगळं वेगवेगळ्या वेळेला घडत असते म्हणून याला असिंक्रोनस काऊंटर म्हणतात मोदूलो n किंवा मोड n काउंटर मध्ये वेगवेगळया अवस्था असतात 'n' हा त्याच्या अवस्थेचा अंक दर्शवत असतो आणि ह्या n अवस्था मोजणी नंतर तो त्याच्या मूळ अवस्थेला परत येतो जर काउंटरची रचना करण्यासाठी m फ्लिप फ्लॉप्स वापरण्यात आल्या असतील तर अर्थातच २चा m घात हा n इतका असायला हवा जसं की आपण बघितलं बऱ्याचशा उपयोजनेसाठी क्लॉक ही इनपुट ट्रिगर म्हणून वापरली जाते पण तो वेगळा सिग्नल सुद्धा असू शकतो मोड n काऊंटर हा डिवाइडेड बाय n काऊंटर म्हणूनही ओळखला जातो चला तर बघूया काउंटरचे आउटपुट हे सिग्नलचा बदलणारा दर म्हणजेच मूळ सिग्नल म्हणजेच क्लॉक किंवा इनपुट ट्रिगर भागिले मोदूलो अंक असते आता आपण बघूया की असिंक्रोनस काऊंटर हा कशा पद्धतीने काम करतो आपण आपल्या चर्चेची सुरुवात असिंक्रोनस काऊंटर पासून करूया यासाठी आपण J K फ्लीप फ्लोप वापरणार आहोत J K ऐवजी वेगळी फ्लीप फ्लोप सुद्धा वापरता येते ह्यात तुम्ही बघू शकता की दोन्ही इनपुट Vccला म्हणजे एक ला जोडलेले आहेत Vcc म्हणजे 1 जर तुम्ही बघत असाल तर असे दिसेल कि ह्या नेगेटिव्ह एज ट्रिगरड फ्लिप फ्लॉप आहेत म्हणजे ज्यावेळी निगेटिव्ह एजला क्लॉक मिळेल तेव्हा प्रत्येक फ्लिप फ्लॉप ट्रिगर केला जाईल आणि त्यावेळी फ्लीप फ्लोप टॉगल होईल आता आपण बघुया हे नेमके कसे घडते इथे क्लॉक फक्त पहिल्या फ्लीप फ्लोपला दिलेली आहे बरोबर आणि जसं की मी म्हटलं होतं हे असिंक्रोनस आहे म्हणून क्लॉक प्रत्येक फ्लीप फ्लोप ला दिलेली नाही मग जर का फक्त पहिल्या फ्लीप फ्लोपला क्लॉक मिळत असेल तर काय होईल निगेटिव्ह एजच्या नंतर सुरुवातीला प्रत्येक फ्लीप फ्लॉपमध्ये 000 असेल आता टाईमिंग डायग्राम मध्ये बघा जेव्हा नेगटीव्ह एज येईल तेव्हा फ्लिप फ्लॉप 1 होईल पुन्हा जेव्हा नेगटीव्ह एज येईल तेव्हा 0 होईल मग पुन्हा 1 0 1 0 1 0 आणि 1 अशा पद्धतीने हे सुरू राहील अशा पद्धतीने पहिली फ्लिप फ्लॉप कार्य करेल दुसरी आणि तिसरी बद्दल आपण नंतर चर्चा करू अशा रीतीने क्लॉक ही जोडलेली असेल आणि फ्लिप फ्लॉप A ला जाणारी प्रत्येक क्लॉक सायकल किंवा नेगेटिव्ह एज ही मोजण्यात येईल आणि प्रत्येक क्लॉक सायकलच्या नेगेटिव्ह एजला फ्लिप फ्लॉप A टॉगल होईल हे तुम्ही टेबल मध्ये बघू शकतात abcde आता होतं काय फ्लिप फ्लॉप B ला टॉगलिंगची कल्पना फ्लिपफ्लोप A याकडून मिळते क्लॉक कडून नाही म्हणजे ज्यावेळी Aहाय टू लो होते त्यावेळी क्लॉक प्रमाणे ट्रिगर दिली जाते म्हणजे ज्यावेळी क्लॉक मध्ये दोन वेळा बदल होतो त्यावेळी फ्लीप फ्लोप मध्ये एक वेळा बदल होतो ज्यावेळी क्लॉक दोन वेळा ट्रिगर होते त्यावेळी फ्लीप फ्लोप B एक वेळा ट्रिगर होते आणि ती एखाद्या लहरीप्रमाणे A कडून येते म्हणजे फ्लिप फ्लॉप A च्या नेगेटिव्ह एज ला फ्लिप फ्लॉप B टॉगल होते म्हणून ह्या क्षणाला B शून्य असते म्हणून फक्त b क्षणाला म्हणजे ज्यावेळी निगेटिव एज येते तेव्हा ती टॉगल होते म्हणजे 0 चा 1 होतो आणि ती किती वेळ एक राहते जोपर्यंत A कडून निगेटिव एज येत नाही तोपर्यंत कारण A हा तिच्यासाठी क्लॉक म्हणून काम करत असतो पुढच्या वेळी जेव्हा Aहा d ला येतो म्हणजे टाईम 11 तर तो शून्य होतो पुढील निगेटिव्ह एज F ला येते म्हणून त्यावेळी तो 00 पासून 11 ला जातो आणि अशाच पद्धतीने कार्य करत राहतो आता आपण बघू कि C सोबत काय घडते Cला ट्रिगर मिळते B कडून त्यामुळे जेव्हा कधी B हा हाय टू लो होतो Cला ट्रिगर मिळते म्हणजे त्याची दोन्ही इनपुट 1 1 असतात आणि तो टॉगल होतो आता ज्या वेळी B हाय टू लो जातो म्हणजे d आणि h क्षणाला आहेत 1ते0 आणि पुन्हा 1ते0 C ला ट्रिगर मिळते आणि तो टॉगल होत असल्यामुळे शून्य ते एक जातो जोपर्यंत Bची पुढची निगेटिव एज येत नाही तोपर्यंत तो 1 असतो मग पुन्हा 1 ते 0 आणि अशा पद्धतीने हे सुरू असते हे सगळं करत असताना तुमचं काउंट कडे लक्ष आहे का जर तुमच्या लक्षात आलं असेल तर C ची किंमत न बदलता 000 राहिली आहे जरी फ्लीप फ्लोप A ला प्रत्येक क्लॉक साठी ट्रिगर मिळत असली आणि फ्लीप फ्लोप Bला प्रत्येक 2 क्लॉक नंतर ट्रिगर मिळत असली तरी फ्लीप फ्लोप C ला मात्र प्रत्येक 4 क्लॉक नंतर ट्रिगर मिळत असते जर तुम्ही बघितलं तर Cला abcd पर्यंत क्लॉक मिळालेली नाही इथे C हा MSB आणि A हा LSBआहे अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की क्लॉक सायकल a पर्यंत 000001 असे आहे a तेb 001b ते c010cते d 011असे आहे हे आहेत क्लॉक सायकल 011100101110111 जर याची किंमत आपण डेसिमल मध्ये बदलून घेतली तर असते 0ते7 आणि मग पुन्हा 000 जर तुम्ही हे ओळीने मांडले तर ते असते 01234567आणि मग पुन्हा 0 तर हे काय आहे तर हा आहे अप काउंटर ज्यात नंबर हे क्रमाक्रमाने वाढत आहेत तरी याला म्हणतात मोदूलो 8 काउंटर कारण ह्यात 8 वेगवेगळ्या अवस्था असतात तुम्ही फ्लीप फ्लोप A चे आउटपुट बघितले तर तुमच्या लक्षात येईल कि क्लॉक च्या 2 बदलांच्या मागे एक बदल घडत आहे म्हणून फ्लीप फ्लोप A चा टाईम पिरिएड हा क्लॉक टाईम पिरिएडच्या दुप्पट आहे कारण A च्या एका सायकल मध्ये क्लॉकचे 2 सायकल वापरले जात आहेत म्हणून फ्रिक्वेन्सी प्रमाणे A च्या 2 सायकलला क्लॉकचे एक सायकल दिसते म्हणजेच Aची फ्रिक्वेन्सी ही क्लॉकच्या फ्रिक्वेन्सीच्या निम्मी असते Bची फ्रिक्वेन्सी एकचतुर्थांश आणि Cची फ्रिक्वेन्सी एक अष्टमांश एवढी असते यात आठ संच असतात म्हणून याला मोदूलो 8 काऊंटर म्हणतात अशा पद्धतीने आपण अत्यंत सोपी पद्धत वापरून मॉडेल काउंटर ज्यात मागील फ्लीप फ्लोप चे आउटपुट पुढील फ्लीप फ्लोपला दिले जाते आणि प्रत्येक फ्लीप फ्लोप टॉगल होत असते या सगळ्या चर्चेमध्ये टाइमिंग डायग्राम दिसत नाही आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत फ्लीप फ्लोपचा ट्रांजेक्शन पिरेड दाखवलेला असेल तर हे बघा हे काय आहे ही आहे क्लॉक आणि ही आहे तिची निगेटिव्ह एज आता फ्लीप फ्लोप A प्रोपागेशन डीले सोबत बदलत राहणार आहे जो tp ने दर्शविलेला आहे म्हणून एवढ्या वेळा नंतर फक्त A हा बदलणार आहे आणि अशाच पद्धतीने A हा खाली जाणार आहे आणि हे प्रत्येक वेळी असंच घडत राहणार आहे आता वळूयात फ्लीप फ्लोप B कडे फ्लीप फ्लोप B ला सरळ क्लॉक न देता ती A ला जोडलेली आहे म्हणून जेव्हा फ्लीप फ्लोप A बदलते थोड्या प्रोपागेशन डीले नंतर जो की फ्लीप फ्लोप Bच्या आउटपुट बदलासाठी गरजेचा असतोB चे आउटपुट सुद्धा बदलते म्हणून Bच्या आऊटपुट बदला करता B चा प्रोपागेशन डीले अधिक A चा प्रोपागेशन डिले गरजेचा असतो इथे दाखविल्याप्रमाणे यात दोन प्रोपागेशन डिले आहेत म्हणून यात दोन प्रोपागेशन डिलेचा समावेश आहे आणि C सोबत काय घडणार आहे Cला क्लॉकने ट्रिगर न करता B ने ट्रिगर करणार आहे मात्र येथे B हा क्लॉक क्षणापासून दोन प्रोपागेशन डिले घेत आहे म्हणून तो अजून प्रोपागेशन डिले घेईल अशा पद्धतीने यात तीन प्रोपागेशन डिले येणार आहेत आता तुमच्या लक्षात आलेच असेल की अशा पद्धतीने प्रोपागेशन डिले हा संकलित होत जातो आणि जर तुमच्याकडे खूप फास्ट क्लॉकिंग असेल तर हा प्रोपागेशन डिले जेव्हा तुम्ही n बीट काउंटर वापरत असतात तेव्हा त्याच्या टाईम पिरिएडच्या गणनेमध्ये बाधा आणू शकतो जर अशाच पद्धतीने हा प्रोपागेशन डिले टाईम पिरिएड सोबत जोडत राहिला तर एवढ्या टाईम पिरिएड मध्ये 1 0 0गणना कधीच येणार नाही उदाहरणार्थ बघा 0 1 1 नंतर 1 0 0 येतो बरोबर तर 0 1 2 3 4हे शून्यापासून सुरुवात केल्यावर चौथे क्लॉक सायकल असणार आहे म्हणजे ही चौथी क्लॉक एज आलेली आहे पण हे जर अशाच पद्धतीने पुढे गेले तर पाचवी क्लॉक एज येईल आणि आणि 1 0 0हे कधीच दिसणार नाही तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या रचनेमध्ये हा एक मोठा मुद्दा आहे जसे की आपण पाहिले अप काउंटरमध्ये 0 0 0 नंतर 0 0 1 आणि त्यानंतर 0 1 0 येणे अपेक्षित आहे पण जर तुम्ही बघितले तर एका क्षणासाठी तिथे 000 असे दिसते कारण A बदललेला असतो पण B ला प्रोपागेशन डिले लागत असतो तसेच 01 1 नंतर 1 0 0 येणे अपेक्षित आहे पण जर तुम्ही बघितले तर एका क्षणासाठी 010 च दिसत असते त्यानंतर 1 0 0 दिसते यामुळे सर्किट मध्ये चूक होऊ शकते ज्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे यावरचे उपाय आणि बर्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत पण ही गोष्ट आपण असिंक्रोनस काउंटरच्या चर्चेमध्ये लक्षात घेतली नव्हती आता आपण असिंक्रोनस डाऊन काऊंटर कडे वळूयात आपण असिंक्रोनस अप काऊंटर बघितलेला आहे हे आणि पुन्हा मोदूलो 8 असिंक्रोनस डाऊन काउंटर कडे जाऊया यासाठी आपल्याला तीन फ्लिप फ्लॉप लागणार आहे कारण 2 चा तिसरा घात हा आठ होत असतो यात तुम्ही बघू शकतात की इनपुट बाजू ही तशीच आहे फ्लिप फ्लॉप टॉगल होणार आहे आणि क्लॉक पहिल्या फ्लॉप ला दिलेली आहे आहे बरोबर मात्र इथेच A ऐवजी A बार हा क्लॉक म्हणून पुढच्या फ्लिप फ्लॉपला म्हणजेच B ला दिलेला आहे B बार हा त्याच्या पुढील फ्लिप फ्लॉपला म्हणजेच C ला क्लॉक म्हणून दिलेला आहे त्याच्यामुळे काय घडतं तर समजा सुरुवातीला 000 आहे आणि A हा प्रत्येक क्लॉक ला टॉगल होणार आहे अर्थातच निगेटिव्ह क्लॉक एज साठी टॉगल होणार आहे इथे पहिल्या फ्लिप फ्लॉप साठी 0101 आहे जसे की तुम्हाला दिसत आहे हे याआधी बघितल्या प्रमाणेच आहे तर आता A बार क्लॉक म्हणून दिल्यामुळे काय घडते ते बघूया जेव्हा A निगेटिव्ह एजला बदलत असतो म्हणजे ज्यावेळी A हा लो टू हाय जात असतो म्हणजे A बार हाय टू लो जात असतो जर का आपण Aआणि A बार शेजारी शेजारी दाखविले तर असे दिसून येते की जेव्हा A हा लो टू हाय जात असतो तेव्हा A बार हाय टू लो जात असतो म्हणून तिथे निगेटिव्ह एज असते आणि ह्यावेळी तो ट्रिगर होतो ट्रिगर होतो म्हणजे B टॉगल होतो म्हणून B हा 0 पासून 1 ला जातो जेव्हा B हा 0 पासून 1 ला जातोB बार सोबत काय होते तर B बार हाय टू लो म्हणजेच1 ते0 जातो आणि त्यामुळे C ला ट्रिगर मिळते त्यामुळे C हा 0 ते 1 जातो अर्थात हे त्याच्या आधीच्या स्थितीच्या विरुद्ध होते जेव्हा कधी Aला पॉझिटिव्ह एज येते तेव्हा Aबारला निगेटिव्ह एज येते आणि हे असेच B बार आणि C बार सोबत सुद्धा घडते जर D फ्लिप फ्लॉप असेल तर हे बदल ABच्या पॉझिटिव एजेस साठी होत असतात कारण पुढील फ्लिप फ्लॉपला A बार आणि B बार हे क्लॉक म्हणून दिलेले असतात म्हणून ह्या पॉझिटिव एजला 0 0 0चा 001 होतो आता पुढे A हा बदलत असतो म्हणजे A हाय टू लो जातो जेव्हा A बार हा लो टू हाय जातो म्हणून काहीही बदल घडत नाही पुन्हा A हा लो टू हाय होतो आणि म्हणून A बार हाय टू लो होतो A बार हाय टू लो झाल्यामुळे B मध्ये बदल होतो B हा एक ते शून्य जातो आणि ह्या पद्धतीने हे सुरू राहते इथे आपल्याला आधी 1 1 1 त्यानंतर 1 1 0 त्यानंतर 1 0 1 असे दिसते इथे B हा लो टू हाय होतो आणि म्हणून B बार हाय टू लो होतो त्यामुळे इथे C बदलत असतो आणि जेव्हा B बार हाय टू लो जातो C बदलत नाही कारण इथे B हा मागच्या वेळेप्रमाणे नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे 1 1 1 दिसतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एम एस बी ते एल एस बी वाचन केलेC टू A 1 1 0 1 0 1 1 0 0 0 1 1 ह्या पद्धतीने मोजता येते हे असे 0 0 0 पर्यंत जाते म्हणजे 0 0 1 त्यानंतर 0 0 0 त्यानंतर पुन्हा 1 1 1 म्हणून हा मोड 8 डाऊन काऊंटर आहे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे तुम्ही आउटपुट घेतले आहे ABC चे बरोबर आता समजा इन्व्हर्टेड आउटपुट उपलब्ध असेल जर ह्या काउंटर्स सर्किटमधून इन्व्हर्टेड आउटपुट बाह्य जगासाठी उपलब्ध असेल म्हणजे A बार B बार Cबार असे आउटपुट घेता आले तर ते काय असेल याचा विचार तुम्ही करू शकता का उदाहरणार्थ सुरुवातीला 0 0 0 असणारा नंतर 1 1 1 होतो त्यानंतर1 1 1 इन्व्हर्ट होऊन0 0 0 होतो त्यानंतर 1 1 0 होतो म्हणजे1 1 0 जर इन्व्हर्टर केले तर 0 0 1 होतो आणि मग पुन्हा 1 0 1 हा म्हणजे 1 इन्वर्ट केले तर शून्यC बार शून्य होईल हा 1 हा1 0 1 1 0 आणि हा 0 म्हणजे नेमकं याच्या उलट आणि सुरुवातीला जेव्हा 000 असेल तेव्हा हा1 1 1 असेल आणि हे अशा पद्धतीने सुरू राहील तर हे काय आहे हे आहे अप काऊंटर तर आपण मागील व्यवस्थे मध्ये बघितल्याप्रमाणे अपकाउंटरच्या C बार B बार A बार मधून जर आउट पुट घेतले तर तो डाऊन काउंटर म्हणून वापरता येऊ शकतो हे पाहिले कृपया हे लक्षात ठेवा अता आपल्याला माहित आहे की अप काउंटर आणि डाऊन काऊंटर हे असिंक्रोनस काऊंटर मध्ये कशा पद्धतीने काम करतात तर आपल्याला अप काउंटर आणि डाऊन काऊंटर हे एकाच सर्किट मध्ये काम करतील असे काही करता येईल का आणि आपल्या गरजेप्रमाणे त्याला कधी अपकाउंटर म्हणून तर कधी डाऊन काउंटर म्हणून वापरता येईल तर हे तेच आहे तर इथे फ्लिप फ्लॉप ABC आहेत सगळे इनपुट 11 आहेतत्यामुळे ते प्रत्येक क्लॉक पल्स साठी टौगल होईलआणि त्याची किंमत बदलेल जर तो 0 असेल तर १ होईल आणि १असेल तर 0 होईल यात आपण अजून एक इनपुट 'M' वाढवलेले आहे हा M म्हणजे मोड कंट्रोल इनपुट इनपुट आहे यासर्किटसाठी जेव्हा M हा 0 असेल तेव्हा काय होते ते आपण बघू या तर बघा M हा 0 आहे यात दोन अँड गेट्स आणि १ ऑर गेट आहे हे एका 2 टू 1 मल्टिप्लेक्स सर्किट प्रमाणे आहे पण थोडा वेगळा संदर्भ आहे म्हणजे जेव्हा M हा 0 असेलतेव्हा हा एक असेल हा एक असेल हा 0 असेल इथे अँड गेट आउटपुट हे शून्य असेल कारण त्याला इनपुट हे शून्य आहे ह्या अँड गेट साठी A मध्ये बदल असतील ते इथे दिसणार आहेत परिणामी M हा 0 असेल इथे A येईल त्याप्रमाणेच B इथे येईल जर AआलाB आला तर हे अप काउंटर चे सर्किट होईल ह्या ऐवजी जर M १ असेल हा 0 असेलम्हणून हा 0 असेलआणि हा 1 असेल म्हणून हा 0 असेलआणि हा 1 असेल तर एकाच वेळी नेमकं काय घडत असेल A बार हा B फ्लिप फ्लॉपच्या क्लॉक ला जात आहे B बार हा C फ्लिप फ्लॉपच्या क्लॉक ला जात आहे जर अशा पद्धतीने आपण AB Cचे म्हणजेच प्रत्येक फ्लिपफ्लोप चे अनकॉम्पलेमेंटेड आउटपुट जर वापरले तर तो डाउन काउंटर म्हणून काम करेल लक्षात घ्या जेव्हा M हा 0 असेल तर अप् काऊंटर असेलजेव्हा M हा 1 असेल तेव्हा डाऊन काऊंटर असेलअशा पद्धतीने आपण एकाच सर्किट ला दोन्ही प्रकारे वापरू शकतो अशा पद्धतीने मोजणी करत असताना तो एका विशिष्ट क्रमांकापर्यंत पुढे पुढे जाईल आणि त्यानंतर M ची किंमत बदलली तर पुन्हा तो विरुद्ध दिशेने मोजणी करण्यास सुरुवात करेल समजा अप् अकाउंट मोडमध्ये त्याने 0 1 2 3 4 5 अशी मोजणी केली असेल त्यानंतर तुम्ही त्याला 1 केला तर तो विरुद्ध दिशेने मोजायला सुरुवात करेल सगळ्यात शेवटी आपण एक आदर्श IC बघू ज्यामध्ये असिंक्रोनस अप् काउंट मिळेल यासाठी IC 7493 वापरली जाते जर तुम्ही याच्या आतील सर्किट पाहिले तर असे दिसून येते की यामध्ये मोड 8 आणि मोड 2 काऊंटर आहेत तर ही आहे क्लॉक B आणि ही आहे क्लॉक A जर आपण क्लॉक A बद्दल विचार न करता बाहेरून क्लॉक B दिली तर काय होईल हे सर्किट मोड 8 काऊंटर प्रमाणे वागेल इथे बघा QB हा C ला जात आहे आणि QC हा D ला जात आहे म्हणून हे कॉम्पलीमेंटेड आउटपुट नाही तर अनकॉम्पलेमेंटेड आणि म्हणून हे अपकाउंटर प्रमाणे काम करेल ठीक आहे तर हा आहे मोड 8 अपकाउंटर आणि हा आहे मोड 2 काऊंटर ठीक जर QD कडे लक्ष न देता फक्त QB आणि QC कडे पहिले तर असे लक्षात येते कि हे मोड २ आणि मोड ४ काउंटर आहेत आपण मागे पाहिल्याप्रमाणे इथे हा डिवाइडेड बाय 2 असेल इथे हा डिवाइडेड बाय 4 असेल आणि इथे हा डिवाइडेड बाय 8 असेल पण एकत्रितपणे पाहता यामध्ये तीन क्लॉक आहेत म्हणजेच 8 वाढत जाणाऱ्या अवस्था आहेत म्हणून त्याला मोड 8 काऊंटर असे म्हटले जाते जर समजा क्लॉक B ला QA पासून बाहेरचे कनेक्शन देता आले तर काय होईल आता ह्याबद्दल विसरा आणि असे समजा की हे सरळपणे जोडलेले आहे म्हणजे आता आपल्याकडे तीन ऐवजी ४ फ्लिपफ्लोप आहेत याच्या आधीच्या टाइमिंग डायग्राम मध्ये आपण ABआणि C नंतर थांबलो होतो पण आता त्यात आपल्याला D आलेला दिसत आहे आणि D हा C च्या प्रत्येक निगेटिव एजला बदलत राहील आणि त्यामुळे आता क्लॉकचे 16 सायकल्स मिळतील आणि अशा पद्धतीने हा आता मोड 16 काऊंटर म्हणून काम करेल कारण इथे तुम्ही क्लॉक देत आहात आणि जर तुम्हाला आठवत असेल तर हि निगेटिव्ह एज क्लॉक आहे तर इथे हा बदलत आहे पुन्हा इथे बदलत आहे हे पुन्हा इथे बदलत आहे बरोबर म्हणजे हा निम्मा होत आहे म्हणजेच दोन ने भागला जात आहे इथे 8 ने भागला जात आहे आणि अशाच पद्धतीने हा पूर्णपणे सोळा ने भागला जात आहे त्यामुळे आपल्याला मोड 16 काऊंटर मिळत आहे ह्या आधी पाहिलेल्या तीन फ्लिपफ्लोप प्रमाणेच 4 फ्लिपफ्लोपचे कार्य चालते ज्या अतिरिक्त इथे अजून दोन इनपुट दिसत आहेत R01आणि R02 जर हे दोन्ही एकाच वेळी हाय असतील तर काय होईल हे आहे NAND गेट म्हणून हे लो होईल आणि यामुळे तिथे असिंक्रोनस रिसेट दिला जाईल जो सुरुवात करण्यासाठी आणि बर्याचशा वेगवेगळ्या कामांसाठी लागत असतोआपण नंतर बघणारच आहोत आणि जर त्यांच्यापैकी कोणी एक असेल तर अप अकाउंट चे काम केले जाईल आणि दोन का एक का नको कारण एक हा पुरेसा आहे हे आपण पुढे येणाऱ्या चर्चेत पाहणार आहोत हे इथे नमूद करणे महत्त्वाचे होते जेणेकरून इथून पुढे याचा संदर्भ देता यावा सारांश काउंटर म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा घडत आहे याची क्रमाक्रमाने मोजणी करणारा तो काऊंटर आणि मॉड्यूलो n काऊंटरसाठी n वेगवेगळ्या अवस्था असतात आणि का m फ्लिपफ्लॉप्स असतील तर आपण दोनचा m घात इतक्या मॉड्यूलो नंबर पर्यंत जाऊ शकतो असिंक्रोनस काउंटर मध्ये क्रमवार येणाऱ्या फ्लिपफ्लोपला क्लॉक ही एकाच क्लॉक मधून किंवा बाहेरील ट्रिगर मधून न जाता रिप्पलींग पद्धतीने एका फ्लिपफ्लोप कडून दुसरीला दिली जाते अप् काउंटर मध्ये मोजणीच्या अवस्था या क्रमाक्रमाने पुढे जात असतात आणि डाऊन काउंटर मध्ये त्या क्रमाक्रमाने मागे येत असतात जर तुमच्याकडे इन्व्हर्टेड आउटपुट घेण्याची पर्यायी व्यवस्था असेल तर तुम्ही विरुद्ध पद्धतीचा काउंटर बनवू शकतात आणि असिंक्रोनस काउंटर मध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोपॅगेशन डिले असते आणि जर हा एकत्रित प्रोपॅगेशन डिले हा टाईम पिरेड इतका असेल तर मोजणी चुकण्याची शक्यता असते मोजणी केल्या जाणाऱ्या अवस्थांमध्ये यामुळे चुका निर्माण होण्याची शक्यता असते योग्य पद्धतीने कंट्रोल इनपुट ची निवड केल्यास एकाच सर्किट मध्ये हे अप् काऊंटर आणि डाउन काऊंटर बनवता येतात